अभ्यासक्रमाचा दुसर्या आठवड्यात आपले स्वागत आहे रचनात्मक संरेखन प्रभावी शिक्षणाचा त्रिकोण आहे ज्यामध्ये अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियेत तीन मुख्य घटक असतात यावर अधिक उलगडण्यापूर्वी आपण एक परिस्थिती पाहू या परिस्थितीत प्रशिक्षक उच्च माध्यमिक शास्त्राच्या वर्गास विद्युतप्रवाह विद्युतदाब आणि विद्युत मंडळ या बद्दल शिकवित आहेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विद्युतप्रवाह विद्युतदाब यांची व्याख्या दिली त्यांना एकसरी विद्युत मंडळ आणि समांतर विद्युत मंडळ समजावून सांगितले ओहमच्या Ohm's law कायद्याबद्दल स्पष्टीकरण दिले आणि समस्येचे प्रश्न सोडवले विद्यार्थी प्रदान केलेल्या व्याख्यानाचा अभ्यास करत असताना त्यांनी एकसरी विद्युत मंडळ विरुद्ध समांतर विद्युत मंडळ यांचासुद्धा अभ्यास केला ओहमचा कायदा लक्षात ठेवला आणि वर्गातील शिक्षकांनी शिकवल्या प्रमाणे अजून काही समान प्रश्नांचा सराव केला आता परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना विद्युत मंडळ दाखविण्यात आले आणि त्यांना कुठला विजेचा दिवा उजळेल हे निश्चित करण्यास सांगितले गेले या परीक्षेच्या निकालांमधून असे दिसून आले की बर्याच विद्यार्थ्यांना ही समस्या सोडविण्यास आली नाही ज्यामुळे विद्यार्थी दुखी झाले तसेच शिक्षकही नाखूष झाले आता जेव्हा आपण या निकालांकडे बघतो तेव्हा काय चूक झाली याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल विद्यार्थ्यांनी सांगितले की हा प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील आहे आणि त्यांनी या प्रकारचे प्रश्न वर्गात सोडवलेले नाहीत तर शिक्षकांनी सांगितले की हा प्रश्न साध्या विद्यार्थ्यांसाठी सोपा प्रश्न होता कारण हा नवीन शिकवलेल्या ओहमचा कायदा आणि आणि समांतर विद्युत मंडळावर होता आणि त्यांना फक्त गुणात्मक पणे तर्क करायचा होता खरं तर इतर संख्यात्मक समस्यांपेक्षा हे सोपे होते आता या टिप्पण्या ऐकून आपण प्रतिबिंब स्थळ करूया आपल्याला शिक्षक किंवा विद्यार्थी कोण योग्य आहे असे वाटते येथे आपले चित्रफितीला विराम द्या आणि आपले उत्तर समायोजित करा आणि आपण पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरु करा तुमच्यातील काहीजणांना असे वाटेल की विद्यार्थी बरोबर आहेत इतरांना कदाचित शिक्षक बरोबर होते असे वाटेल जेव्हा उत्तर असे आहे की दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत मग इथे काय चुकले येथे काहीतरी चूक घडली होती ते म्हणजे प्रशिक्षकाच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे शिक्षण पातळी जुळल्या नाहीत शिक्षण क्रियाकलाप आणि मूल्यांकन कार्य अभिप्रेत शैक्षणिक निकालांसह चांगले संरेखित झाले नाहीत आता यावर उपाय म्हणून आपण या दोघांना संरेखित करून या दोन अपेक्षा जुळवल्या पाहिजेत आणि शिक्षकाच्या अपेक्षांचे विद्यार्थी पातळीवरील शिक्षणाशी संरेखन करण्यासाठी सर्वप्रथम काही प्रश्न विचारण्याची गरज आहे जसे की शिक्षक म्हणून माझी उद्दिष्ट्ये काय आहेत विद्यार्थ्यांनी सामग्री पासून काय घ्यायचे आहे असे मला वाटते जे शिक्षकाला शिक्षण प्रक्रियेतून काय आवश्यक आहे ते शोधण्यास मदत करेल प्रभावी शिक्षणाच्या त्रिकोणाचा हा घटक म्हणजे पहिला परिणाम आहे तसेच विद्यार्थ्यांना या शिकण्याचे निष्कर्ष साध्य करण्यासाठी शिक्षण क्रियाकलापांची रचना केली पाहिजे त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे शिकणे आणि उद्देश असलेली शिक्षण निष्पत्ती चे मोजमाप करण्यासाठी मूल्यांकन लेखन याची शिक्षण कार्यक्रमात रचना केली पाहिजे आणि हा सुवर्ण त्रिकोण शिकण्याचे निष्कर्ष अध्यापन व शिक्षण उपक्रम आणि मूल्यांकन रचनात्मक यांचे संरेखन आहे हा एक अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोन होता जो रचनावादावर आधारित आहे आणि १९९९ मध्ये जॉन बिग यांनी परिभाषित केले होते ज्यांनी असे म्हटले आहे की विधायक संरेखन हे शिक्षणाचे निकाल निश्चित करणे आणि शिक्षण आणि शिकण्याच्या क्रियाकलाप आणि मूल्यांकन कार्यांसह त्यांना संरेखित करते हे विधायक संरेखन तत्त्व अभ्यासक्रमाचा रचनेतील आणि अभ्यासाची उद्दिष्टे हेतुपूर्वक बनवण्याच्या संकल्पनेला आधार देतात आपण पुढील एलईडी ई शिक्षणामध्ये हे विधायक संरेखन कसे लागू करावे यावर अधिक चर्चा करू धन्यवाद